नमस्कार आपले परत एकदा आपल्या डिझाईन थिंकिंग या कोर्स मध्ये स्वागत आहे तुमच्यासोबत घालवलेले मागील काही आठवडे फारच छान गेले आता आपण डिझाईन थिंकिंग च्या एका फार महत्वाच्या भागात प्रवेश करणार आहोत आपण दोन पातळ्यांवर काम केले आहे त्यातील पहिली पातळी म्हणजे आपण स्वतःला ग्राहकाच्या किंवा त्या व्यक्तीच्या स्थानी ठेवून बघितले ज्याला आपल्याला मदत करायची आहे यालाच आपण एम्पथाइज फेज असे म्हटले ज्यामध्ये आपण त्यांना वैयक्तिकरित्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आपण त्यांच्या मुलाखती घेतल्या ते कुठल्या परिस्थितीतून जात आहेत हे जाणून घेऊन त्यांना त्यांची ती अडचण सोडवण्यासाठी कशी मदत करता येईल हे आपण बघितले दुसरी पातळी म्हणजे एनालिसिस किंवा एनलाईज जिथे आपण दोन प्रकारचे तंत्र वापरले आणि प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला ते दोन तंत्र म्हणजे 5 व्हाय मल्टि व्हाय किंवा व्हाय असे या व्हाय च्या पद्धतीमध्ये तुम्ही एका शृंखले मध्ये व्हाय किंवा कारण विचारत जातात आणि अगदी शेवटच्या मुळा पर्यंतच्या पातळीवर काय चालू आहे हे तुम्ही जाणून घेता जाणून घेता की अशी कुठली गोष्ट आहे की ज्यामुळे त्यांना अशा प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे तुम्ही हे शोधण्याचा प्रयत्न करतात की ते अशा परिस्थितीत का आहेत की जिथे त्यांना आपल्यासारख्या लोकांच्या मदतीची गरज भासते आहे या पुढची पातळी अशी होती की आता जेव्हा मला हे माहित आहे की तिथे असलेल्या अडचणींचे कारण काय आहे तेव्हा त्या परिस्थिती बद्दल मला कशा प्रकारे असा विचार करता येईल की तिथे दोन असे कोणते पक्ष आहेत ज्यांच्या मध्ये संघर्ष किंवा कॉन्फ्लिक्ट आहे हा संघर्ष किंवा कॉन्फ्लिक्ट दोन विरुद्ध पक्षांमध्ये असू शकेल किंवा दोन गोष्टींमध्ये असू शकेल किंवा एक माणूस आणि एखादी गोष्ट किंवा दोन माणसे यांच्यामध्ये असू शकेल तर व्यक्ती "अ" ला जे हवे आहे तर व्यक्ती "ब" ला त्याविरुद्ध काहीतरी वेगळेच हवे आहे तर आपल्याला हे बघायचे आहे की आपल्याला हे दोन्ही पक्ष कशा प्रकारे समजावून घेता येतील आत्तापर्यंत आपण फक्त एकाच माणसाची मदत करत होतो पण आपल्याला दुसऱ्या माणसाचाही दृष्टिकोन समजावून घ्यायला हवा तर आतापर्यंत आपण हे सगळे केले आपण हे शोधून काढले की या परिस्थितीमध्ये नक्की काय घडत आहे पण आता आपल्याला हा प्रश्न सोडवायचा आहे तर या डिझाईन थिंकिंग मधला हा तिसरा भाग आहे आणि आता आपण प्रश्न सोडवण्याची सुरुवात करत आहोत आणि आपल्या या सोडवण्यामुळे म्हणजेच सोल्युशन किंवा उपायामुळे त्या ठिकाणी असलेली कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष सोडवली जायला हवी तर जेव्हाही तुम्हाला कुठलीतरी नवीन युक्ती किंवा उपाय सुचेल जसे की तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर किंवा सहकाऱ्यांबरोबर चर्चा केल्यानंतर तुम्हाला काहीतरी नवीन सुचत असेल त्याच बरोबर तुम्ही जर काहीतरी साहित्य वाचण्याचा प्रयत्न केला तरी तुम्हाला काहीतरी नवीन सुचेल एखादे वेळी तुम्ही जर एखाद्या झाडाखाली सफरचंद पडण्याची वाट बघत असाल आणि एखादी युक्ती किंवा विचार जर तुमच्या डोक्यात आला तर तुम्ही त्याला लगेच काबीज करायला हवे माझा तर तुम्हाला असा सल्ला असेल की तुम्ही तेव्हा तो विचार लगेचच एखाद्या कागदावर लिहून काढावा तर हा तुमच्या मेंदूतील असा एक भाग आहे जो एक फार जलद असा विद्वान असून फार पटापट त्यामध्ये हालचाली घडत असतात आणि तुम्हाला त्याची फार मदत होत असते हाच तो व्यक्ती आहे जो दृश्य स्वरूपात तुमच्या मेंदूमध्ये असतो असे म्हणता येईल आणि या व्यक्तीला चालना देण्यासाठी तुम्ही सुचत असलेल्या गोष्टी लिहून काढणे महत्त्वाचे ठरते याठिकाणी तुम्ही उच्च तंत्रज्ञान वापरावे असे अपेक्षित नाही तुम्ही एखादे अद्ययावत तांत्रिक साधन जसे की लॅपटॉप किंवा टॅबलेट फोन अथवा मोबाईल तुमच्याकडे असावे असे अपेक्षित नाही तर तुम्ही ते एखाद्या साध्या कागदावर लिहून काढलेले सुद्धा अगदी योग्य ठरू शकेल तुम्ही तुम्हाला सुचलेले विचार किंवा युक्ती आता लिहून काढा डिझाईन थिंकिंग मधील या भागातून घेता येईल असा हा एक बोध आहे तर आत्ता आपण सॉल्व्ह या भागात आहोत आत्ता मी तुम्हाला एका दूरवरील ठिकाणावर घेऊन जाणार आहे मला हे ठाऊक नाही की तुम्ही हा व्हिडीओ कुठल्या ठिकाणावरून बघत आहात तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीन वर जी जागा आता दिसत आहे त्या जागेवर घडलेल्या एका गोष्टीबद्दल आपण आता बोलणार आहोत तुम्ही अंदाज बांधू शकता का की ही कुठली जागा असेल बरे हे तसे बऱ्यापैकी सोपे आहे ज्याप्रकारे या छायाचित्रामधील लोकांनी पेहराव केलेला आहे आणि सगळीकडे बर्फ पसरलेले आहे त्यावरून तुम्ही हा अंदाज बांधू शकता तर हे एक जंगल आहे एक फार घनदाट जंगल हो हो बरोबर तुम्ही योग्य अंदाज बांधला ही एक रशियामधील सायबेरिया येथील जागा आहे आणि तो कालखंड ज्यावेळी हे छायाचित्र घेतल्या गेलेले होते तो म्हणजे 1940 च्या दशकातला कालखंड आहे तर याठिकाणी माझी गोष्ट चालू होते आणि मला असे वाटते की तुम्ही अजून एका गोष्टीचा अंदाज बांधावा की आपण कुठल्या प्रकारच्या जागेवर जात आहोत किंवा हे एखादे रेल्वे स्थानक आहे का किंवा हे एखादे बंदर आहे का की हा एखादा गोठलेला तलाव आहे ही नक्की कुठली जागा असेल एक क्षणभर थांबून तुम्ही विचार करा की आपण कुठल्या प्रकारच्या जागेकडे बघत आहोत ठीक आहे तुम्ही काही अंदाज बांधू शकतात का नाही मी सांगतो हे एक कारागृह आहे ते कारागृहा सारखे जरी दिसत नसले तरी ते कारागृहात आहे जसे की येथे फार उंच भिंती नाहीत किंवा इथे अद्ययावत अशा बंदुका घेऊन कुणी सैनिक उभे असलेले दिसत नाहीत हे भूतकाळातील एक फार वेगळ्या अपारंपारिक अशा प्रकारचे कारागृह होते हे गुलाब चे कारागृह आहे जे एकेकाळी त्या ठिकाणी केल्या जात असलेल्या अत्यंत टोकाच्या छळामुळे पार कुप्रसिद्ध झालेले होते तर तुम्हाला तिथे कुठल्याही प्रकारच्या भिंती दिसत नाहीत या ठिकाणाहून जर एखाद्या कैद्याला पळूनही जायचे असेल तरी शेकडो मैलांपर्यंत त्याच्यासाठी एखादी उबदार जागा जर कुठली असेल तर ती म्हणजे हे कारागृहच एखाद्या कैद्याला बाहेर कुठेतरी अत्यंत कडाक्याच्या अशा उणे 40 किंवा 50 अंश सेल्सिअस तापमानात जिवंत राहण्यासाठी संघर्ष करत बसण्यापेक्षा या कारागृहामध्ये राहणे कधीही योग्य वाटेल तर एखादा पळून गेलेला कैदी सुद्धा आपोआपच परत कारागृहामध्ये येईल तर माझी ती गोष्ट 1940 च्या सुमारास सुरु होते त्यावेळी एक तरुण शोधक ज्याचे नाव ऑल्टशुलर होते त्याला या तुरुंगामध्ये डांबून ठेवण्यात आले होते तर आता आपण चांगल्या काळाकडे जाऊया आपण काही वर्षे मागे जाऊयात त्यावेळी तरुण शोधक असलेला ऑल्टशुलर हा एक फार नावारूपाला आलेला शोधक म्हणून ओळखला जात असे तर त्याने त्याचा पहिला शोध हा त्याच्या कुमार वयामध्येच लावला होता एखादा कुठलाही प्रश्न जर त्याच्या समोर आला तर त्याला तो प्रश्न सोडवण्यासाठी कुठलातरी शोध लावावा असं नक्की वाटत असे आणि अशाप्रकारे तो एक असा शोधक होता ज्याच्याकडे फार विपुल प्रमाणात नवनवीन विचार आणि संकल्पना आकाराला येत असत आणि विशेष करून जिथे साधनांची फार कमतरता असेल आणि गोष्टी सोडवल्या जात नसतील तिथे त्याला विशेष रुची वाटत असे अशाप्रकारे तो एक फार वेगळ्या प्रकारचा माणूस होता त्याकाळी त्याने एका पेटंट कार्यालयामध्ये काम करणे सुरू केले होते पेटंट हे एखाद्या आधी अस्तित्वात नसलेल्या नवीन विचाराला सरकारच्या मदतीने दिलेले सौरक्षण असते जसे की एखाद्या मालमत्तेला आपण एखादी संरक्षक भिंत बांधतो आणि म्हणतो की ती मालमत्ता माझी किंवा एखाद्या विशिष्ट व्यक्ती समूहाची आहे अगदी त्याच प्रमाणे या बौद्धिक मालमत्तेसाठी पेटंट या संरक्षणाचा वापर केल्या जातो तर आपण असे म्हणू शकतो की उदाहरणार्थ तुम्ही जर असे म्हटले की ही युक्ती किंवा हा विचार किंवा ही संकल्पना सर्वप्रथम मी मांडलेली असल्यामुळे ही माझी संकल्पना आहे आणि मग सरकार सुद्धा त्याला संरक्षण देऊन असे म्हणते की होय होय ज्याअर्थी तुम्ही सरकारला सर्वप्रथम ही संकल्पना सांगत आहात त्याअर्थी या संकल्पनेचे पेटंट तुम्हालाच मिळायला हवे तर आपल्या शोधकाने एका पेटंट ऑफिस पासून कामाला सुरुवात केलेली होती त्याला हे काम फार आवडत असे कारण या कामांमध्ये त्याच्या अवतीभवती नेहमी अनेक लोकांनी लावलेले शोध असत लोकांनी सादर केलेल्या अनेक महान युक्त्या त्यांच्या संपूर्ण बारकाव्यांसह मांडलेल्या असत तर त्या ठिकाणी त्याला हजारो शोधनिबंध वाचायला मिळत असत ते शोधनिबंध म्हणजेच पेटंट त्या कार्यालयात असत आणि शोधक त्यातील पाना मागून पान अशा काही प्रकारे वाचत असे जसे की ती एखादी कादंबरी असावी आणि अशाप्रकारे त्याला त्या कार्यालयामध्ये काम करण्यामध्ये फार धन्यता वाटत असे तर या सगळ्यामुळे शोधक अगदीच उत्साहित झालेला होता आणि हळूहळू त्याला एक गोष्ट लक्षात यायला लागली की या सर्व पेटंट्स मध्ये काहीतरी चमत्कारिक असे नमुने किंवा पॅटर्न आढळून येत आहेत तर हे सगळे फार चमत्कारिक होते कारण ते पेटंट्स ज्याचा अभ्यास आपला शोधक करत होता ते विविध विषयांबद्दल असत जसे की एरोस्पेस इलेक्ट्रॉनिक्स किंवा कुठलाही इतर विषय जो त्यावेळी नवीन उदयास आलेला असेल मला हे आठवत नाही की त्या चाळीस च्या दशकांमध्ये इलेक्ट्रॉनिक्स चा उदय झाला होता की नाही पण त्या वेळी ज्या गोष्टी उदयास येत होत्या त्या सर्व गोष्टींच्या संबंधित शोध निबंध त्याला तिथे बघायला मिळत त्याला ही गोष्ट सगळ्या शोधनिबंधामध्ये बघायला मिळाली की कुठल्या ना कुठल्यातरी प्रकारचा प्रश्न त्या शोधनिबंधांच्या मार्फत सोडवल्या जात आहे किंवा त्या परिस्थितीवर एखाद्या उपाय शोधला जात आहे आणि त्याला एक महत्त्वाचे सत्य लक्षात आले होते की आधीच्या विज्ञानामध्ये कुठल्यातरी प्रकारच्या सूत्रावर आधारित गोष्टी असत आणि एखादी गोष्ट करण्याची एखादी विशिष्ट पद्धत ठरवली गेलेली असे याविरुद्ध जेव्हा एखादा प्रश्न सोडवायचा असेल तेव्हा मात्र लोक एखाद्या प्रकारच्या अंतर्ज्ञानावर किंवा कुठल्यातरी प्रकारच्या पार्श्वभूमीवर अथवा अनुभवावर अवलंबून असत आणि ते लोक त्यांच्या सोबत राहत असलेल्या इतर लोकांच्या व्यक्तिमत्त्वावर किंवा अनुभवावर वगैरे अवलंबून असत त्याठिकाणी मात्र कोणीही एखाद्या प्रकारच्या सूत्रावर अवलंबून नसत आणि अगदी याच प्रकारे जर मला प्रश्न सोडवण्यासाठी एखादे सूत्र अवगत असेल तर मी ते सूत्र इतर कोणालातरी शिकवेल आणि माझे काम अधिक गतीने करून घेऊ शकेल या प्रकारच्या गोष्टींनी तो अगदी भारावून गेलेला होता एकदा त्याला अचानक एक कल्पना सुचली आणि त्याने उद्गार काढले हे हे जरा एक क्षण थांबा हे तर कुठल्यातरी सूत्रासारखे दिसत आहे त्याला आता एखाद्या सूत्राप्रमाणे एखादा प्रश्न सोडवण्याचा सुगावा लागत होता एखाद्या फार शिस्तबद्ध पद्धतीने एखादा प्रश्न सोडवण्याची पद्धत त्याला गवसली होती आणि त्याने हळूहळू प्रश्नांचे आणि प्रश्नांवरील उपायांचे वर्गीकरण करण्यास सुरुवात केली तर त्याने खूप पद्धतशीरपणे हजारो पेटंट्स चा अशाप्रकारे अभ्यास केला आणि त्यातून असे एक विशिष्ट सूत्र किंवा कार्य प्रणाली विकसित केली की ज्याच्या साह्याने एका शिस्तबद्ध पद्धतीने कुठलाही प्रश्न छान पणे सोडवता येऊ शकेल तो या गोष्टीबद्दल फार आनंदित आणि उत्साहित होता आणि त्याला असे वाटले की ही गोष्ट आपण सगळ्या देशापर्यंत पोहोचवावी ही गोष्ट आपण शाळेतील सगळ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावी आणि त्यांनी सुद्धा या पद्धतीचा वापर करणे सुरू करायला हवे आणि त्याने काय केले असेल तर त्याने राष्ट्राध्यक्षांना एक पत्र लिहिले अशा आशयाची एक गोष्ट आपल्याला इंटरनेटवर बघायला मिळते मी तुम्हाला सांगत असलेला हा मजकूर म्हणजे इंटरनेटवर असलेली एक गोष्ट आहे ज्यामध्ये असे दिले आहे की त्याने रशियाचे राष्ट्राध्यक्ष असलेले जोसेफ स्टॅलिन यांना त्या वेळी एक पत्र लिहिले त्याने त्या पत्रात असेही लिहिले की या पद्धतीचा वापर करून आपण आपली मातृभूमी म्हणजेच रशियाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाऊ शकतो पण त्याच्या या पत्राला राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टॅलिन यांच्या कडून काही उत्तर आले नाही सहाजिकच ते राष्ट्राध्यक्ष असल्यामुळे फार व्यस्त असावेत आणि त्यांच्याकडे आलेल्या ई मेल्स ला ते लगेच उत्तर देऊ शकत नसावेत तर जवळजवळ एक वर्ष लुटून गेल्यानंतर आपला शोधक म्हणजेच ऑल्टशुलर याला त्या पत्राचे उत्तर मिळाले आणि मी असा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करत आहे की एका मध्यरात्री त्याच्या घराच्या दरवाजावर कुणीतरी टक टक केले बाहेरून कोणीतरी विचारले की इथे ऑल्टशुलर राहतात का आणि या गृहस्थाने जेव्हा काहीशा झोपेत असतानाच दरवाजा उघडला आणि तो म्हणाला होय मीच ऑल्टशुलर दारावर आलेले ते लोक म्हणाले की तुम्हाला अटक केली जात आहे ऑल्टशुलर आश्चर्यचकित झाला आणि म्हणाला काय मला का बरे अटक केली जात आहे ते लोक म्हणाले तुम्हीच हे लांबलचक पत्र लिहिले आहे का ऑल्टशुलर म्हणाला होय मीच हे पत्र लिहिले आहे मग तुम्हाला अटक केली जात आहे तर या ठिकाणी असे घडले की ऑल्टशुलर ने रशियाला म्हणजेच त्यांच्या मातृभूमीला कशा प्रकारे चांगल्या रीतीने परिवर्तित करता येऊ शकेल हे सांगितले होते आणि जोसेफ स्टॅलिन यांनी त्याचा अर्थ असा काढला की ज्याप्रकारे सद्य स्थितीत देशाचा कारभार चालवला जात आहे त्यावर ताशेरे ओढले जात आहेत किंवा त्या सद्यस्थितीच्या कार्यपद्धतीला कमी लेखले जात आहे हा राष्ट्राध्यक्षांना एक प्रकारे अपमान वाटला आणि त्याची परिणीती म्हणजे ऑल्टशुलर ला तुरूंगामध्ये जावे लागले होय तेच तुरुंग जे आपल्याला कॉम्प्युटर स्क्रीन वर दिसत आहे सायबेरिया मधील गुलाग चे तुरुंग तर त्यावेळी कदाचित ऑल्टशुलर ने पूर्णपणे खचून जायला हवे होते त्याच्या आईला आता तो कधीही त्या तुरुंगातून परत येईल याची पुसटशीही आशा उरलेली नव्हती तर अशाप्रकारे त्यावेळेची तिथली संपूर्ण परिस्थिती फार गंभीर अशी असतानासुद्धा ऑल्टशुलर हा फार प्रेरित झालेला होता तो म्हणाला वाह छान ही तर एक फार चांगली जागा आहे ज्या ठिकाणी मला खूप नवीन विचार करता येतील याठिकाणी कैद्यांना दिले जात असलेले श्रम तर नक्कीच करावे लागत असत पण तरी सुद्धा ऑल्टशुलर ला त्याच्या शोधांबद्दल आणि इतर अनेक गोष्टींबद्दल विचार करण्यासाठी वेळ मिळत असे आणि आता त्याला अशी गरज भासत होती की त्याने इतर लोकांशी चर्चा करून इतर अनेक विषय जसे की गणित जीवशास्त्र आणि रसायनशास्त्र आणि इतरही बरेच विषय त्यावर त्याला इतर लोकांशी चर्चा करायची होती पण हे तर एक तुरुंग होते या ठिकाणी त्याला अशा प्रकारचे विषय जाणणारे लोक कसे बरे मिळू शकतील पण त्याचा अंदाज चुकीचा होता त्या तुरूंगामध्ये नक्कीच असे लोक होते जे गणित तज्ञ किंवा जीवशास्त्रज्ञ किंवा रसायनशास्त्रज्ञ किंवा भौतिक शास्त्रज्ञ होते कुठल्यातरी प्रकारच्या राजनैतिक गुंतागुंतीमुळे ते सगळे लोक या ठिकाणी तुरुंगामध्ये अडकलेले होते त्या ठिकाणी तो या इतर सर्व विषयातील जाणकारांच्या जवळ जाऊन त्यांचा अभिप्राय घेण्याचा प्रयत्न करत असे की त्याची जी थेअरी आहे ती त्या त्या विषया संदर्भात योग्य आहे की नाही अथवा त्यामध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे का अशाप्रकारे त्याला काही सुधारणा करण्यासाठी इतरांकडून सूचना मिळत असत आणि तो त्याची संकल्पना किंवा थेअरी अधिकाधिक अचूक करण्याचा प्रयत्न करीत असे तर फावल्या वेळा मध्ये तुरुंगात तो या गोष्टींवर काम करत असे त्याच्या शिक्षेचा कार्य काळ पाच वर्ष होता आणि अशाप्रकारे पाच वर्षाच्या अखेरीस जोसेफ स्टॅलिन यांचा मृत्यू झाला आणि त्यांनी राजनेतिक कैद्यांना तुरुंगातून सोडण्यास सुरुवात केली ऑल्टशुलर सुद्धा त्यापैकीच एक होता त्याला सुद्धा तुरुंगातून मुक्त करण्यात आले आणि तो मुक्त जीवन जगण्यासाठी फार आनंदाने परत आला तो पूर्णपणे या गोष्टीसाठी प्रेरित झालेला होता की त्याची थेअरी आता कशा प्रकारे कार्य करू शकते त्याने एका केस स्टडी मागून दुसरी केस स्टडी करण्याचा झपाटा लावला तर हे आहे याचे छायाचित्र हा आहे जेनरिक ऑल्टशुलर तर त्याने ही युक्ती किंवा हा विचार मांडला की प्रश्न सोडवणे म्हणजे एक प्रकारचे सूत्र असू शकते आणि त्याला प्रत्यक्ष अजमावून बघण्यास सुरुवात केली त्याने ही पद्धत प्रत्यक्ष जीवनातील बऱ्याच केस स्टडीज वर आजमावून बघितली त्याने प्रश्न सोडवण्यासाठी एक प्रकारचा अल्गोरिदम तयार केला आणि त्याला अरीझ असे रशियन संक्षिप्त नाव दिले अरीझ म्हणजेच अल्गोरिदम ऑफ इन्व्हेंटिव्ह प्रॉब्लेम सोल्व्हिन्ग आणि अशाप्रकारे त्याने हळूहळू एका केस स्टडी मागून दुसऱ्या केस स्टडी वर हा अल्गोरिदम वापरून एका आवृत्ती मागून दुसरी सुधारित आवृत्ती काढण्याचा अथक प्रयत्न कित्येक वर्ष सुरू ठेवला आणि त्याच्या अल्गोरिदम मध्ये छोटे छोटे बदल तो घडवत राहिला तर तो त्याच्या स्वतःच्या शब्दात असे म्हणतो की हा अल्गोरिदम फारच प्रभावी आहे हा अल्गोरिदम स्वतःहून काम करतो असे त्याचे म्हणणे आहे तो असे म्हणतो कारण त्याने हा अल्गोरिदम बरेच केस स्टडीज वर आजमावून बघितलेला आहे ही एक आपल्याला विशिष्ट मार्गाकडे घेऊन जाणारी शिडी आहे असे आपण म्हणू शकतो तर हा अल्गोरिदम रशियन भाषेत आहे जर मला योग्य प्रकारे म्हणता आले तर रशियन भाषेत याचे उच्चारण पुढील प्रमाणे आहे तेओरिया रेशेनिया इझोब्रेताटेल्स्कीख झादात्च आणि त्याचे संक्षिप्त स्वरूप ट्रीझ असे आहे ही एक थेअरी आहे जी त्याला हा अल्गोरिदम अनेक वेळा वापरल्यानंतर मिळाली आहे त्याने प्रत्यक्षरीत्या ह्या थेअरीला जन्म दिला म्हणजे मला असे म्हणायचे आहे की त्याने या अल्गोरिदम च्या भोवती या थेअरी ची बांधणी केली त्याने हे सुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला की मानवी मन कशा प्रकारे काम करते सृजनात्मक कौशल्य कशाप्रकारे काम करतात आणि आता ही थेअरी ट्रीझ या नावाने लोकप्रिय आहे हे रशियन भाषेतील संक्षिप्त स्वरूप सध्याही प्रचलनात आहे काही लोक अधेमधे त्याला टिप्स असेही म्हणण्याचा प्रयत्न करतात टिप्स म्हणजे थेअरी ऑफ इन्व्हेंटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिन्ग पण या एक सशक्त अशा प्रकारच्या पद्धतीला जी एक शोधक नाविन्यपूर्ण प्रश्न सोडवण्याची पद्धत आहे तिला टिप्स एक फार किरकोळ असे नाव वाटते ना की एक सशक्त आणि भारदस्त नाव तुम्हाला ट्रीझ या पद्धतीवर खूप सारे साहित्य इंटरनेट वर उपलब्ध असलेले आढळेल मी सुद्धा तुम्हाला संदर्भसूचीमध्ये काही संदर्भ दिलेले आहेत तर ही थेअरी आहे जी ऑल्टशुलर ने शोधून काढली आणि आज जगातील वेगवेगळ्या ठिकाणी अनेक लोक ज्यामध्ये ऑल्टशुलर चे विद्यार्थी सुद्धा आहेत आज या पद्धतीचा सगळी कडे वापर आणि प्रसार करत आहेत आणि या पद्धती मुळे अनेक उद्योगधंद्यांमध्ये एक चांगला फरक घडवून आणलेला आहे या पद्धती मुळे बऱ्याच शोधकांचे किंवा शास्त्रज्ञांचे काम थोडे सोपे झालेले आहे त्यांनी ट्रीझ या पद्धतीचा वापर करून बऱ्याच नवीन विचारांना किंवा संकल्पनांना जन्म दिलेला आहे तर मी तुम्हाला ते सगळे का सांगत असेल बरे कारण ही प्रश्न सोडवण्याची एक फार कार्यक्षम अशी पद्धत आहे आणि तुम्हाला हे शोधत बसायची आवश्यकता पडणार नाही की कुठल्या वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्यामुळे आपण आपले कार्य साध्य करू शकतो तर यामुळेच मी तुम्हाला या पद्धतीची ओळख करून देत आहे आणि पुढे जाताना मी तुम्हाला असे सांगू इच्छितो की ऑल्टशुलर ने रशियन मध्ये अनेक पुस्तके लिहिली आणि त्यातली काही पुस्तके इंग्रजी भाषेत भाषांतरित झाली त्यातले माझे आवडते असे एक पुस्तक म्हणजे इनोव्हेशन अल्गोरिथम अँड थिअरी या पुस्तकातून आपल्याला अशी अनेक उदाहरणे बघायला मिळू शकतात की कशा प्रकारे शोध लावता येतील किंवा काहीतरी नाविन्य शोधता येईल आणि ते सुद्धा एका विशिष्ट शिस्तबद्ध पद्धतीने पण यातील बरीचशी उदाहरणे ही तांत्रिक पद्धतीची आहेत याचे कारण म्हणजे ऑल्टशुलर हा एक यांत्रिक अभियंता होता यामध्ये वापर केलेले बरेचसे शब्द किंवा संकल्पना या यांत्रिक अभियांत्रिकी मधील आहेत पण इतकी वर्ष उलटून गेल्या नंतरही आपल्याला हे बघायला मिळेल की या संकल्पना सर्वच विषयांसाठी योग्य रितीने आजही लागू होतात एक पद्धत जी त्याने सुचविली ती फार प्रभावी पद्धत आहे आणि त्याचा एक भाग असा आहे की आपण मागील भागात केल्याप्रमाणे कॉन्फ्लिक्ट एनालिसिस केल्यानंतर आपण नाविन्यपूर्ण तत्व त्या ठिकाणी लावून बघू शकतो या पद्धतीत असे सांगितले आहे की ज्या प्रमाणे मी तुम्हाला काही पद्धतींमध्ये सांगत होतो काही विशिष्ट प्रकारच्या उपायांमध्ये किंवा सोल्युशन्स मध्ये एखाद्या प्रश्नाचे स्फटिकीकरण किंवा पृथक्करण केली जाते आणि विविध नवीन युक्त्या किंवा उपाय सुचवले जातात जेणेकरून आपला प्रश्न किंवा कॉन्फ्लिक्ट सोडवल्या जाऊ शकेल आपला हा प्रश्न किंवा संघर्ष दोन माणसांमध्ये असू शकतो किंवा एक माणूस आणि एखादी वस्तू यांच्यामध्ये असू शकतो तर ऑल्टशुलर ने असे सगळे सांगितलेले आहे त्यातला एखादा अल्गोरिदम अशाप्रकारे दिसतो त्यामध्ये बऱ्याच पायऱ्या असतील आणि तुम्हाला माहित आहे का त्यामध्ये तुम्हाला बरेच प्रश्न विचारले जातात हे जणू काही तुम्ही एखादा विशिष्ट फॉर्म भरता त्याप्रमाणेच आहे पण तुम्हाला सतत विचार करत राहावा लागतो पण कुठली एखादी विशिष्ट पद्धत आपण केल्या जात असलेल्या विचार करण्याच्या क्रियेला पुनर्स्थापित किंवा रिप्लेस करत नसून याठिकाणी आपल्यालाच विचार करायचा आहे मला अशा प्रकारचा प्रश्न बरेच वेळा विद्यार्थ्यांकडून विचारला जातो की आम्ही आमचे विचार करणे जरा कमी करावे का आणि फक्त त्याऐवजी या पद्धतीचा अवलंब करावा का आणि त्याने आमचे काम होईल का नाही तुम्हाला तुमचे विचार करणे चालूच ठेवावे लागेल आणि त्यातून तुम्हाला शोधत राहावे लागेल शोधणे हे अजूनही शोधकाचेच काम आहे ह्या पद्धतीद्वारा फक्त तुम्हाला एक प्रकारचे मार्गदर्शन केले जात आहे तर तुम्ही काही काळजी करू नका माझे असे म्हणणे नाही की ही एकच विचार करण्याची पद्धत आहे की जेव्हा तुम्ही कुठेतरी अडकलेले असाल आणि तुम्हाला त्या स्थितीतून हलता येत नसेल तिथे काही ही एकच पद्धत तुम्हाला उपयोगी पडेल मी असे म्हणत नाही तुम्ही जर एखाद्या अशा परिस्थितीमध्ये सापडला असाल की ज्याप्रमाणे एखाद्या लेखकाला रायटर्स ब्लॉक writer's block मध्ये सापडल्या सारखे वाटते ज्यावेळी त्याला कुठलेच नाविन्यपूर्ण लिखाण सुचत नाही त्याचप्रमाणे एखाद्या शोधकासाठी ही परिस्थिती इन्व्हेंटर्स ब्लॉक inventor's block अशी असते अशा परिस्थिती मध्ये मात्र ही पद्धत तुम्हाला नक्कीच मदत करू शकते म्हणून मी तुम्हाला ही पद्धत सांगत आहे तर हा एका पुस्तकातील छोटा भाग आहे मी तुम्हाला असे सांगितले होते की मी तुम्हाला इन्व्हेंटिव्ह प्रिंसिपल चे उदाहरण देईल आणि हे एक इन्व्हेंटिव्ह प्रिंसिपल चे उदाहरण आहे ज्याला आपण प्रेलिमिनरि ऍक्शन असे म्हणतो तर यामध्ये असे म्हटलेले आहे की तुम्हाला जेव्हा ते वापरायचे असेल त्या आधी तुम्ही हे करायला हवे की ती गोष्टं तुम्ही पूर्णपणे किंवा अंशतः बदलून घ्यायला हवी याचे उदाहरण आपल्याला असे देता येईल की एखादी शस्त्रक्रिया करण्याआधी त्यासाठी लागणारी सगळी उपकरणे किंवा अस्त्रे ही पूर्णपणे निर्जंतुकीकरण करून एखाद्या बंद ट्रे मध्ये ठेवावी लागतील तर शस्त्रक्रिया करण्याआधी त्यासाठी लागणारी सगळी उपकरणे ही निर्जंतुकीकरण झालेली असतील आणि एका बंद ट्रे मध्ये ठेवलेली असतील जेणेकरून जेव्हा शस्त्रक्रिया करायची असेल तेव्हा ती वापरासाठी लगेच उपलब्ध असतील आणि ती सुद्धा शस्त्रक्रिया करणाऱ्या सर्जन ला ज्या स्थितीमध्ये ती हवी आहेत त्याच स्थितीमध्ये ती उपलब्ध असतील तर या प्रमाणे एक अजून उदाहरण किंवा प्रेलिमिनरी ऍक्शन करण्याचा अजून एक मार्ग म्हणजे तुम्ही लागणारी सगळी साधने आधीच अशा प्रकारच्या क्रमाने एखाद्या सोयीच्या जागी व्यवस्थित ठेवावी जेणेकरून थोडाही वेळेचा अपव्यय होऊन देता जेव्हा लागतील तेव्हा ती घेता येतील आणि हाताळता येतील याला काही कारखान्यांमध्ये जस्ट इन टाईम असेही नाव लोकप्रिय आहे त्यामुळे तिथे एखाद्या कोठाराची किंवा वेअरहाऊस ची गरज नसते लागणारे सुटे भाग आधीच आणून न ठेवता ते अगदी पाहिजे त्यावेळी ऐन वेळी आणले जातात तर अशाप्रकारे आपण बघितले की हे एक प्रेलिमिनरी ऍक्शन चे प्रकटीकरण आहे तर या मधील दहा आकडा असे सूचित करतो की हे 10 व्या क्रमांकाचे तत्व आहे त्या पेटंट्स मध्ये ऑल्टशुलर च्या विचारांप्रमाणे असे 40 तत्व आहेत त्याने 76 मानक उपाय सुद्धा सुचवलेले आहेत ते सुद्धा फार लोकप्रिय आहेत पण 40 तत्वांवर काम करणे जरा सोपे आहे कल्पना करतांना 40 तत्त्वांच्या साह्याने कल्पना करणे जरा सोपे आहे 76 तत्वांवर काम करण्यासाठी आपल्याला काही प्रमाणात प्रशिक्षण घ्यावे लागेल आणि जर तुम्ही प्रश्न ओळखला असेल तर तुमच्याकडे त्या प्रश्नावरील उपाय म्हणून 76 मानक उपाय तुमच्या मदतीला उपलब्ध असतील या कोर्सेमध्ये आपण अधिक खोलवर जाणार आहोत मी तुम्हाला दोन आणखी उदाहरणे सांगणार आहे आणि त्यानंतर आपण सॉल्व्ह या भागाकडे जाणार आहोत तर यापुढील तत्त्व म्हणजे बिफोरहँड कुशनिंग याचे उदाहरण म्हणजे एक बॅकअप पॅरॅशूट तर तुम्हाला अशी एखादी गोष्ट हवी आहे जी त्या ऑब्जेक्ट च्या कमी विश्वसनीयतेला भरून काढण्याचा प्रयत्न करू शकेल तर हे माझे एक फार आवडते उदाहरण आहे माझ्या आवडत्या तत्त्वांपैकी हे एक तत्व आहे हे तत्व क्रमांक 13 आहे हेच तत्व म्हणजे "द अदर वे राऊंड" असे आहे आणि यामध्ये आपण प्रश्न सोडवण्यासाठी असलेल्या क्रियेच्या अगदी विरुद्ध क्रिया करतो तर तुमच्याकडे जर काही अडकून बसलेले भाग असतील तर आतल्या भागाला थंड करण्याऐवजी तुम्ही बाहेरच्या भागाला गरम करून थोडे सैल करण्याचा प्रयत्न कराल तर या "द अदर वे राऊंड" पद्धतीमध्ये असे केले जाईल ज्यावर धावून घरच्या घरीच व्यायाम केला जातो ती ट्रेडमिल हे याचे एक फार उत्कृष्ट असे उदाहरण आहे यामध्ये जो भाग सामान्यतः गतिमान असतो त्याला स्थिर करून त्याच्या अगदी विरुद्ध आधी स्थिर असलेल्या भागाला गतिमान करण्यात आले आहे तर यामध्ये पळणारा माणूस हा पळतांना सुद्धा त्याच ठिकाणी राहतो पण त्याच वेळी तो ज्या मार्गावरून पळत असतो त्या मार्गाची मात्र हालचाल होत असते याविरुद्ध पारंपारिक पद्धती मध्ये धावणारा माणूस हा एका जागेवरून दुसर्या जागेवर जात असतो आणि ज्या मार्गावरून तो जात असतो तो मार्ग मात्र स्थिर असतो तर अशाप्रकारे एखादा प्रश्न सोडवण्याचे हे वेगवेगळे मार्ग आहेत तर "द अदर वे राऊंड" असे या तत्वाचे नाव आहे आता या ठिकाणी जेव्हा संघर्ष किंवा कॉन्फ्लिक्ट हे आधीच ओळखण्यात आलेले आहेत तर या ठिकाणी जे दोन विरोधी पक्ष आहेत त्यांची अदलाबदल करू शकतो का ज्याची हालचाल होत आहे त्याला स्थिर करून आपण अगदी त्याविरुद्ध करू शकतो का तर नवीन युक्ती किंवा विचार निर्माण होण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारावे लागतील ठीक आहे ना तर आता आपण आधी बघितलेली काही उदाहरणे परत बघुयात तर हा माझा पहिला प्रश्न जो मी तुमच्यापुढे ठेवला होता तो आहे मी तुम्हाला म्हटले होते की तुम्ही याबद्दल विचार करायला हवा जर तुम्हाला आठवत असेल तर मी पुन्हा एकदा हा प्रश्न याठिकाणी सांगतो या ठिकाणी आपण एका विद्यार्थ्याकडे बघत आहोत त्याचे लक्ष विचलित झालेले आहे म्हणजे मला असे म्हणायचे आहे की हा एकच विद्यार्थी असेल असे नाही तर अशा प्रकारचे इतरही अनेक विद्यार्थी इथे असतील ज्यांचे लक्ष वर्गातील शिकवण्यावरून विचलित झालेले आहे तो विद्यार्थी दुसऱ्याच कुठल्यातरी गोष्टीकडे बघत आहे आणि वर्गात शिक्षिका शिकवत असलेल्या अभ्यासाकडे त्याचे नक्कीच लक्ष नाही मला अशी खात्री आहे की या वर्गामध्ये विविध विद्यार्थ्यांची शिकण्याची किंवा ग्रहण करण्याची शक्ती नक्कीच वेगवेगळ्या प्रकारची असेल तर हा प्रश्न होता जो मी तुमच्यापुढे ठेवला होता तर आता तुम्हाला हे करायचे होते की या प्रश्नाला तुम्ही 5 व्हाय आणि कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट वापरून त्या प्रश्नाचे विश्लेषण करायचे होते आणि असे करून झाल्यानंतर आपण सॉल्व्ह स्टेजवर उडी घेऊ शकतो तर यामध्ये मी तुमची नक्कीच मदत करणार आहे मी तुम्हाला काही उत्तरे सांगणार आहे आपण थोडे पार्श्वभूमी कडे वळूयात तर या ठिकाणी शिक्षिका शिकवत आहेत आणि हा विद्यार्थी मात्र त्याकडे नीटपणे लक्ष देत नाही तर आपण हा प्रश्न असा मांडूया की या विद्यार्थ्यांचे लक्ष का बरे विचलित असेल आपण असे म्हणू शकतो की तो संथ गतीने शिकत आहे आणि त्याच वेळी शिक्षिका शिकवताना पुढे निघून गेलेल्या आहेत शिक्षिका ज्या गतीने शिकवत आहेत त्या गतिशी जुळवून घेऊन शिकत जाणे त्या विद्यार्थ्याला शक्य होत नाही असे दिसते तर हे सुद्धा एक कारण आहे की शिक्षिका फार गतिमान पद्धतीने शिकवत आहेत आपल्याला चित्रात दिसत असलेल्या शिक्षिका फार गतिमान पद्धतीने शिकवत आहेत शिक्षिका गतिमान पद्धतीने का बरे शिकवत आहेत आपल्या चित्रातील शिक्षिका खूप वेगाने का बरे शिकवत असतील बरोबर आहे शिक्षकांकडे शिकवून पूर्ण करण्यासाठी खूप मोठा अभ्यासक्रम दिलेला असतो तर आपण असे म्हणू शकतो की अजून शिक्षिकेला खूप सारा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करायचा आहे त्यामुळे शिक्षिका खूप वेगाने शिकवत आहे आणि विद्यार्थी मात्र एवढ्या वेगाने शिकू शकत नसल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे लक्ष विचलित होत आहे आता शिक्षिकेकडे शिकवून पूर्ण करण्यासाठी खूप सारा अभ्यासक्रम का बरे असावा बरोबर आहे कारण शिक्षिकेला अशा प्रकारचा अभ्यासक्रम शासनाच्या नियमानुसार दिला गेलेला असतो आपण असे म्हणूया की शिक्षिका शासनाने नक्की केलेला अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे तर आपण आता आपल्या विश्लेषणामध्ये या ठिकाणी पोहोचलो आहोत की आपण या पातळीकडे बघत आहोत जिथे एक लक्ष विचलित झालेला विद्यार्थी आहे आणि त्या विरुद्ध एक वेगाने शिकवणारी शिक्षिका आहे आपण हे बघितले की शिक्षिका वेगाने का शिकवत आहे याचे कारण म्हणजे शिक्षिकेला खूप सारा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करायचा आहे तर आपण जर याकडे परत एकदा प्लॉट च्या स्वरूपात बघितले तर तुम्हाला आठवत असेल की आपण 5 व्हाय ला प्लॉट च्या स्वरूपात दर्शविले होते तर आपण त्या विद्यार्थ्याच्या कामगिरीचा कशाप्रकारे आढावा घेत आहोत याला आपण शिकल्यानंतर लक्षात राहिलेले किंवा ग्रहण झालेले म्हणजेच लर्निंग रिटेन्शन असे म्हणूयात म्हणजे शिकल्यानंतर विद्यार्थ्याने प्रत्यक्षपणे किती समजावून घेतले आणि ग्रहण केले असा याचा अर्थ आहे ज्यावेळी विद्यार्थी वर्गात शिकवल्या गेलेल्या खूप सार्या अभ्यासक्रमामधील जास्तीत जास्त अभ्यास ग्रहण करून लक्षात ठेवू शकेल त्याला आपण उच्च ठिकाणी किंवा वाय एक्सिस च्या वरच्या भागावर ठेवूयात आणि विद्यार्थ्याला कमी ग्रहण झाले आणि लक्षात राहिले याला आपण विरुद्ध दिशेने म्हणजेच खालच्या बाजूला ठेवूयात आणि आपल्याकडे असलेला चल घटक किंवा व्हेरिएबल म्हणजे शिक्षिकेचा शिकण्याचा वेग तर आपण जर या प्लॉट कडे बघितले तर आपल्याला असे लक्षात येईल की विद्यार्थ्याला किती अभ्यास ग्रहण होत आहे किंवा लक्षात राहत आहे ही एक बाजू आहे आणि दुसरीकडे आपण शिक्षिकेच्या शिकवण्याच्या वेगाचा आढावा किंवा मागोवा घेत आहोत तर आपल्याकडे शिकवण्याचा कमी वेग ही एक बाजू आहे म्हणजेच यावेळी शिक्षिका कमी वेगाने शिकवत आहे आपण असे म्हणू शकतो की या व्हेरिएबल किंवा चलघटकाच्या दोन बाजू आहेत एक म्हणजे शिक्षिका कमी वेगाने शिकवत आहे आणि दुसरी बाजू म्हणजे शिक्षिका अधिक वेगाने शिकवत आहे शिक्षिकेच्या संदर्भात विचार केला तर तिच्याकडे हा एक चलघटक किंवा व्हेरिएबल आहे ज्यायोगे शिक्षिका आपला शिकवण्याचा वेग कमी जास्त करून आपल्या विद्यार्थ्यांची रुची शिकवण्यामध्ये कायम ठेवण्याचा प्रयत्न करू शकते त्यायोगे शिक्षिका विद्यार्थ्यांना प्रेरित ठेवण्याचा प्रयत्न करू शकते आपल्याला हे हवे आहे की विद्यार्थ्यांनी शिकवलेला अभ्यास जास्तीत जास्त चांगल्या रीतीने ग्रहण करावा आणि समजावून घ्यावा आणि हा सुद्धा एक चलघटक किंवा व्हेरिएबल आहे ज्याचा आपण आढावा घेत आहोत किंवा त्याच्या नोंदी ठेवत आहोत जर तुम्हाला आठवत असेल तर मागील भागात आपण एक प्लॉट काढला होता जो एका सरळ रेषेच्या स्वरूपात होता आपले काम थोडे सुटसुटीत आणि सोपे करण्यासाठी आपण असे केले होते जर शिक्षकांनी फार वेगाने शिकवले तर विद्यार्थी पूर्णपणे अभ्यास ग्रहण करू शकणार नाहीत हा विद्यार्थी बराच शिकवला जात असलेला अभ्यास ग्रहण करू शकत नसल्यामुळे त्याचे लक्ष विचलित झालेले आहे पण जर शिक्षिकेने हळू शिकवायचे ठरवले तर मात्र विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजावून घेता येईल आणि अभ्यास ग्रहण करता येईल पण मग त्यावेळी तिथे असलेली कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष म्हणजे असा की शिक्षिकेला बराचसा अभ्यासक्रम पूर्ण करताच येणार नाही तर शिक्षिकेचे या गोष्टीवर नक्कीच नियंत्रण राहू शकते की तिला वेगाने शिकवायचे आहे की तिला थोडे हळू शिकवायचे आहे जर आपण थोडे हळू शिकवले तर आपण या मापदंडावर कमी पडू की आपल्याला जास्त अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे याला आपण पूर्ण करता येणाऱ्या अभ्यासाचा आवाका किंवा कव्हरेज असे म्हणूयात तर पूर्ण करता येणाऱ्या अभ्यासाचे कव्हरेज या बाबतीत आपण थोडे मागे पडू तर आपण जर हळू शिकवण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण करता येणाऱ्या अभ्यासक्रमाचा भाग कमी राहील आणि तिथे आपण कमी पडू जर आपण वेगाने शिकवले तर ते फार उत्तम होईल पण त्याच वेळी आपण आपला प्रमुख ग्राहक म्हणजेच विद्यार्थी आणि त्याला समजून घेता येत असलेला अभ्यासक्रम या बाबतीत आपण कमी पडू तर या ठिकाणी मी हे कशा प्रकारे सादर केले ते एखाद्या कॉन्फ्लिक्ट सारखे वाटते बरोबर आहे तर तुम्हाला आपण याआधी केलेला कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट एनालिसिस आठवतो का आता या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट किंवा संघर्ष हा ज्या दोन पक्षांमध्ये आहे त्यातील एक पक्ष म्हणजे शिक्षिका आणि दुसरा पक्ष म्हणजे विद्यार्थी हेच दोन पक्ष आपण एक्स आणि वाय एक्सेस X Y axes च्या माध्यमातून बघत आहोत तर आपण आता प्रत्यक्ष कॉन्फ्लिक्ट कडेच बघुयात तर इथे आहेत आपली शिक्षिका आणि तिला पूर्ण करावयाचा असलेला अभ्यासक्रम आपण ते अशाप्रकारे मांडण्याचा प्रयत्न करू आणि मला क्षमा करा की याठिकाणी माझे हस्ताक्षर जरा खराब आलेले आहे या ठिकाणी मी काढलेले रकाने थोडे छोटे काढले आणि त्यामुळे ही समस्या निर्माण झाली तर या ठिकाणी आपल्याकडे असा कोणता घटक आहे ज्यामध्ये आपण बदल किंवा कमी जास्त करू शकतो तो घटक म्हणजे शिक्षिकेचा शिकवण्याचा वेग आपण वेगाने शिकवण्याचा निर्णय घेऊ शकतो आणि त्याच वेळी आपण हळू शिकवावे असेही ठरवू शकतो तर या आहेत त्या दोन बाजू की आपण शिकवण्याचा वेग कमी किंवा जास्त ठेवू शकतो आणि नंतर हे बघू शकतो की याचे परिणाम स्वरुप काय घडून येईल बरे तर अशाप्रकारे दर्शविल्यानंतर मागील वेळी जर शिक्षिकेने वेगात शिकवले तर विद्यार्थ्याला समजून घेता येत असलेला अभ्यासक्रम हा कमी असतो या ठिकाणी विद्यार्थ्यांना कमी अभ्यासक्रम ग्रहण करता येतो आपण याचे संक्षिप्त स्वरूप करण्याचा प्रयत्न करूया ते म्हणजे असे की विद्यार्थ्याने कमी प्रमाणात ग्रहण करणे तर या ठिकाणी मी एक बांध दाखवतो आणि त्यातून असे दर्शवण्याचा प्रयत्न करतो की शिकवण्याचा वेग कमी आहे दुसरीकडे मला शिकवण्याचा वेग अधिक ठेवल्यामुळे काय प्राप्त होत आहे ते म्हणजे मला जास्तीत जास्त अभ्यासक्रम पूर्ण करता येत आहे म्हणजे व्यवस्थापकांच्या नजरेतून बघितल्यास मी चांगल्या प्रकारची कामगिरी केली असा त्याचा अर्थ होतो म्हणजेच मी माझे काम वेळेवर पूर्ण केले आणि दुसरीकडे जर मी हळू शिकवले तर ते नक्कीच विद्यार्थ्यांना आवडेल कारण विद्यार्थ्यांच्या शिकून घेण्याच्या वेगासोबत मी माझा शिकवण्याचा वेग जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांकडून समजून किंवा ग्रहण करून घेत असलेल्या अभ्यासाचे प्रमाण नक्कीच वरच्या पातळीवर राहील पण याच वेळी मला संपूर्ण अभ्यासक्रम मात्र पूर्ण करता येणार नाही तर डिझाईन थिंकर्स म्हणून आपल्याला दोन्ही बाजू नेहमी जास्तीत जास्त प्रमाणात हव्या असतात म्हणजेच या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त अभ्यासक्रम शिक्षिकेकडून शिकवून पूर्ण व्हायला हवा आणि त्याच वेळी विद्यार्थ्यांकडून समजून घेतला जाणारा किंवा ग्रहण करून घेतला जाणारा अभ्यास हा सुद्धा वरच्या पातळीवर म्हणजे जास्तीत जास्त प्रमाणात असावा हे आपल्याला हवे आहे तर मी हे थोडे अजून चांगल्या प्रकारे मांडण्याचा प्रयत्न करतो मी हे माझ्या फळ्यावर अशाप्रकारे लिहिण्याचा प्रयत्न करतो तर या विद्यार्थी आणि शिक्षिके बद्दलच्या प्रश्नामध्ये इथे या प्रमाणे घडत आहे तर याठिकाणी अशा प्रकारची कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आपल्याला विद्यार्थी आणि शिक्षिकेचे मध्ये बघायला मिळत आहे आता मी हा प्रश्न कशाप्रकारे सोडवू शकेल मला वेगाने शिकवायचे आहे जेणेकरून मी माझा अभ्यासक्रम शिकवून पूर्ण करू शकेल परंतु मला विद्यार्थ्यांच्या समजावून घेण्याच्या पातळीचा सुद्धा विचार करून माझा वेग त्याप्रमाणे कमी करावा लागेल या ठिकाणी जर तुम्हाला लक्षात असेल तर आपण एक तत्व बघितले होते ते म्हणजे द अदर वे राऊंड मी तुम्हाला विचार करण्यासाठी काही क्षण वेळ देतो ज्यामध्ये तुम्ही याबद्दल विचार करू शकता की याठिकाणी कुठल्या गोष्टीला विरुद्ध प्रकारे मांडता येईल तुम्हाला तुमच्या कल्पना या ठिकाणी नक्कीच मांडता येतील पण मी तुम्हाला तिथे पोचण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न करीत आहे या ठिकाणी आपण काही क्षणापूर्वी जे शिकलो त्याचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहोत आणि त्यातून आपण आपल्या विद्यार्थ्याला जास्तीत जास्त अभ्यास समजावून घेण्यासाठी मदत कशी करता येईल आणि त्याच वेळी आपल्या शिक्षिकेला वेगात शिकवून संपूर्ण अभ्यासक्रम कसा पूर्ण करता येईल हे बघायचे आहे तर याठिकाणी आपल्याजवळ असलेला हा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट आहे आणि मला असे हवे आहे की तुम्ही द अदर वे राऊंड या तत्त्वाचा उपयोग करून हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करावा या ठिकाणी तुम्हाला हवे असेल तर तुम्ही काही क्षणांसाठी हा व्हिडीओ थांबवू शकता तुम्हाला काही कल्पना सुचत आहेत का तर जी कल्पना मला अनेक वेळा सर्वसाधारणपणे माझ्या विद्यार्थ्यांकडून ऐकायला मिळते ती म्हणजे आपण असे करू या की विद्यार्थ्यांना शिक्षक बनवूया आणि शिक्षकांना विद्यार्थी बनवूया म्हणजे त्यांच्या पात्राची अदलाबदल करूयात या ठिकाणी शिक्षिका अभ्यासक्रमातला काही भाग ठरवून काही विद्यार्थ्यांना देईल आणि त्यातल्या काही शूर विद्यार्थ्यांनी त्या भागाची पूर्ण तयारी करावी आणि शिक्षकांना समजावून सांगावे की त्यामधून त्या विद्यार्थ्याला काय समजले किंवा ग्रहण झाले आहे त्यानंतर त्या विद्यार्थ्याने इतर विद्यार्थ्यांसमोर त्या अभ्यासाच्या भागाचे सादरीकरण करावे बऱ्याच ठिकाणी अवलंबल्या जात असलेली ही एक सर्वसाधारण पद्धत आहे तर या ठिकाणी पात्रांची अदलाबदल केली जात आहे आणि प्रत्यक्षरीत्या विद्यार्थ्यांकडून जास्तीत जास्त अभ्यास ग्रहण केला जातो म्हणजे शिक्षकांना अपेक्षित असेल त्याहीपेक्षा जास्त प्रमाणात विद्यार्थ्यांकडून चांगल्या प्रकारे अभ्यास समजावून घेतला जातो आता या ठिकाणी तुम्हाला हे ठरवता येईल की हा विद्यार्थी हे कार्य योग्य प्रकारे पूर्ण करू शकतो आणि तो विद्यार्थी कुठले दुसरे कार्य चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकतो तर अशाप्रकारे एखादी गोष्ट उलटून करण्याची ही युक्ती आहे नक्कीच या ठिकाणी बऱ्याचशा अनेक युक्त्या किंवा कल्पना मांडल्या जाऊ शकतात जसे की आपण हे उदाहरण बघू शकतो की आपण आधी म्हटले होते त्याप्रमाणे पूर्वतयारी किंवा प्रायॉर एक्शन जे तुम्ही विद्यार्थ्यांना अगाऊ पद्धतीने आधीच थोडी तयारी करून यायला सांगू शकता आणि त्यानंतर इथे वर्गात आल्यानंतर त्यांना असलेल्या अडचणी ते विचारू शकतात दुसरे एक उदाहरण म्हणजे तुम्ही वर्गात चालू असलेल्या शिकवण्याचा व्हिडिओ काढू शकता आणि नंतर घरी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ चालवून बघू शकता अनेक लोकप्रिय ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स मध्ये हे करता येऊ शकते काही क्षणापूर्वी मी तुम्हाला हे सांगितले होते तर हे एक रिव्हर्सल चे किंवा विरुद्धीकरणाचे उदाहरण आहे अशा प्रकारे एका माध्यमाच्या स्वरूपात मी म्हणजेच शिक्षक तुमच्या घरी आलो आणि तुम्हाला पाहिजे त्या वेगाने तुम्ही ही अभ्यास बघू शकता त्यावेळी मी वर्गात शिकवत असताना प्रमाणे माझ्या वेगाशी जुळवून घेण्याची तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांना गरज उरत नाही हेसुद्धा एक रिव्हर्सल किंवा विरुद्धीकरण आहे तर अशा प्रकारे हा प्रश्न सोडवण्याचे बरेच मार्ग आहेत मी हे तुम्हाला सांगण्याचे कारण म्हणजे तुम्ही अशा प्रकारे विचार करणे सुरू करू शकता की हे तत्व किंवा ह्या पद्धती कशाप्रकारे वापरून तुम्हाला प्रश्न सोडवता येऊ शकतात याचा तुम्ही विचार करायला सुरुवात करावी अगदी अशाच प्रकारे तुम्ही दुसऱ्या प्रश्नाचे सुद्धा विश्लेषण करू शकता तो प्रश्न म्हणजे जमिनीवर उतरत असलेल्या विमानामुळे तयार होणारा खूप सारा धूर तर या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट ही त्या विमानाचे चाक आणि धावपट्टी यांच्यात आहे ज्यावेळी खाली उतरत असताना विमानाचे चाक धावपट्टी ला स्पर्श करते त्यावेळी तिथे खूप सारा धूर निर्माण होतो कारण त्या ठिकाणी चाकाचे घर्षण होत असते तुम्ही प्रत्यक्ष रीतीने रिव्हर्सल किंवा द अदर वे राऊंड या पद्धतीचा वापर करून हा प्रश्न सोडवू शकता इथे प्रश्न असा आहे की खाली उतरताना विमानाचा वेग एका विशिष्ट वेळी फार जास्त असतो तर ही एक कॉन्फ्लिक्ट आहे तुम्हाला असे हवे आहे की चाकाचा वेग कमी असावा जेणेकरून त्यावरील टायर चे घर्षण कमी प्रमाणात व्हावे आणि त्याच वेळी चाकाचा वेग पाहिजे तेवढा नक्कीच असावा जेणेकरून विमानाला खाली उतरवता येईल तुम्हाला हे माहीतच आहे की एका विशिष्ट पातळीच्या जर खाली तो वेग गेला तर त्या ठिकाणी एरोडायनॅमिकक्स च्या सिद्धांतांप्रमाणे ते विमान अचानक थांबून जाऊ शकते अशा पारंपारिक विमानांमध्ये ही गोष्ट घडू शकते तर विमानाचा वेग पुरेसा असायला हवा त्या विमानाला जमिनीवर व्यवस्थितपणे उतरता येईल आणि त्याच वेळी वेग कमी सुद्धा हवा कारण आपल्या टायरचे घर्षण कमी व्हायला हवे आता या ठिकाणी आपल्याला रिव्हर्सल कशा प्रकारे करता येईल ते बघावे लागेल माझे काही विद्यार्थी मित्र असा उपाय सुचवतात की त्या ठिकाणी एक कन्व्हेअर बेल्ट किंवा धावता पट्टा लावता येईल ज्याचा वेग विमानाच्या वेगाइतका ठेवून आपल्याला विमानाच्या टायरचे होत असलेले घर्षण थांबवता येईल असाही एक उपाय सुचवला जातो की वापरून निकामी झालेले खूप सारे टायर वापरून आपण त्या धावपट्टीवर एक प्रकारचे रबराचे आवरण तयार करूया आणखी एक उपाय जो मी वाचला आहे तो असा की द अदर वे राऊंड अशा प्रकारचे सोल्युशन किंवा उपाय म्हणजे आपण विमानाच्या चाकांना विमानाइतक्याच गतीने फिरवावे जेणेकरून जमीन आणि चाकांमधला सापेक्ष किंवा रिलेटिव्ह वेग हा शून्य केला जाऊ शकेल अशाप्रकारे जणु काही ते विमान स्थिर स्वरूपात जमिनीवर उतरवता येऊ शकेल चाकांना अचानक शून्यापासून दोनशे किलोमीटर प्रति तास किंवा विमानाचा वेग जेवढा असेल तेवढा वेग अचानक घेण्याची गरज पडणार नाही चाकाला आधीपासूनच गती असेल आणि जमिनीचा स्पर्श झाल्यानंतर टायरचे घर्षण अगदी न्यूनतम असेल तर हे एक द अदर वे राऊंड या तत्त्वावर आधारित असे सोल्युशन किंवा उपाय आहे आणि तिसरा प्रश्न जो आपण मागे बघितला त्यावर सुद्धा असाच वरील प्रकारे परत एकदा विश्लेषण किंवा एनालिसिस करू शकतो त्या प्रश्नामध्ये उष्ण वातावरणाच्या प्रदेशात गेल्यानंतर चॉकलेट्स वितळून जात होती हा आपला मुख्य प्रश्न होता आपल्याला असे हवे आहे की जेव्हा ग्राहक पॅकिंग उघडेल तेव्हा आपली चोकलेट्स ही घन स्वरूपातील आकारात असावी आपल्याला ही चॉकलेट्स उष्ण वातावरणातील प्रदेशात वाहतूक करून न्यायाची आहेत तर या ठिकाणी कॉन्फ्लिक्ट ही वातावरण आणि चॉकलेट त्यांच्या मध्ये आहे तर या ठिकाणी द अदर वे राऊंड सोल्युशन ही पद्धत किंवा हे तत्त्व आपण लावून बघू या याठिकाणी आपण एयर कंडीशनर च्या साह्याने वातानुकूलन करण्यापेक्षा दुसरे काही कमी खर्च येईल असे सोल्युशन किंवा उपाय सुचवू शकता का ठीक आहे आपण असे करू शकतो की वाहतूक करण्याआधी आपण त्या चॉकलेट्ला अति न्यूनतम तापमान वर थंड करून घेतले आणि त्याच्या अवतीभवती असलेली हवा काढून घेऊन तिथे वातावरण पोकळी किंवा व्हॅक्यूम निर्माण केला अशा प्रकारे पूर्ण वाहतुकीदरम्यान आपण त्या चॉकलेट्ला अति थंड वातावरण देऊ शकलो आणि वाहतूक पूर्ण झाल्यावर शेवटी आपल्याला थंडच राहिलेली अशी व्यवस्थित आकारातली चॉकलेट मिळू शकतील तर अशाप्रकारे तुम्ही द अदर वे राऊंड सोल्युशन ही पद्धत किंवा हे तत्त्व वापरले आणि आपण चॉकलेट्ला गरम होऊ न देता आपण त्याला थंड केले तर अशाप्रकारे प्रायॉर एक्शन किंवा पूर्व कृती करून आपण या ठिकाणी हा प्रश्न सोडवला किंवा सॉल्व्ह केला तर अशाप्रकारे हा प्रश्न सोडवण्याचे किंवा सॉल्व्ह करण्याचे बरेच मार्ग आहेत आणि आपण काही ह्या युक्त्या हर्शिज Hershey's कंपनीला प्रस्तुत केलेल्या नाहीत कदाचित हर्शिज Hershey's कंपनीने आधीच ही गोष्ट कशी करावी याच्यावर उपाय शोधला असेल तर पुन्हा एकदा मी जसे म्हटले होते हा एक हर्शिज Hershey's कंपनी तर्फे लोकांसमोर सोडवण्यासाठी ठेवण्यात आलेला खुल्या नाविन्यता पूर्ण व्यासपीठावरील म्हणजेच ओपन इंनोवेशन प्लॅटफॉर्म वरील एक प्रश्न होता जो आपल्याला मिळाला तर तुम्ही तुमच्या अवतीभवती तुम्हाला आढळत असलेले इतरही काही प्रश्न घेऊन त्यावर मल्टी व्हाय किंवा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट तसेच वरील इन्व्हेंटिव्ह प्रिन्सिपल्स पैकी काही प्रिन्सिपल्स किंवा तत्व त्यावर वापरून बघू शकता जेणेकरून तुम्हाला थोडा सराव होईल आणि गंभीर प्रश्न सोडवण्याची सुरुवात करण्याआधी हे केलेले चांगले राहील तर या सॉल्व्ह मोडयुल मध्ये एवढे पुरेसे आहे तर मला तुम्हाला असे सुचवायचे आहे की तुम्ही बाहेरील जगात जाऊन या ठिकाणी आपण शिकलेल्या या पद्धतींचा काही गोष्टींवर उदाहरणादाखल प्रयोग करून बघावा जेणेकरून तुम्हाला अधिक चांगला सराव होईल याठिकाणी तुम्हाला वाहन चालवणे पोहणे किंवा इतर नवीन कौशल्ये जी तुम्ही आत्मसात केली असतील त्याप्रमाणेच हे प्रश्न सोडवण्याचे कौशल्य सुद्धा अगदी तसेच आहे अनेक वेळा प्रयत्न आणि सराव करून तुम्हाला या पद्धतीमध्ये प्रविण्य नक्कीच मिळवता येईल या पद्धतींचा वापर करून बघण्यासाठी आणि त्यात प्रावीण्य मिळवण्यासाठी माझ्या तुम्हाला अनेक शुभेच्छा भेटूया परत नमस्कार